शोध निर्मितीची स्वतःची कारणे असतात शोध निर्मितीची स्वतःची कारणे असतात शोध आपल्या नोकरीचा एक भाग म्हणून लावले जातात शोध आपल्या नोकरीचा एक भाग म्हणून लावले जातात शोध आपल्या छंदाचा परिणाम म्हणूनही अस्तित्वात येऊ शकतात आणि ही खरोखरच एक आनंददायी प्रक्रिया आहे शोध आपल्या छंदाचा परिणाम म्हणूनही अस्तित्वात येऊ शकतात आणि ही खरोखरच एक आनंददायी प्रक्रिया आहे किंवा एखाद्या व्यक्तीच्या दुःखाचे निवारण करण्याच्या प्रयत्नांमधून ही शोध निर्मिती होऊ शकते किंवा एखाद्या व्यक्तीच्या दुःखाचे निवारण करण्याच्या प्रयत्नांमधून ही शोध निर्मिती होऊ शकते एखादा प्रश्न सोडविणे आवश्यक असते आणि तुम्ही तो प्रश्न सोडविता एखादा प्रश्न सोडविणे आवश्यक असते आणि तुम्ही तो प्रश्न सोडविता तेव्हा या प्रक्रियेतून ही शोध निर्मिती होऊ शकते तेव्हा या प्रक्रियेतून ही शोध निर्मिती होऊ शकते शोध निर्मिती ही संशोधनाची फलनिष्पत्ती म्हणूनही होऊ शकते शोध निर्मिती ही संशोधनाची फलनिष्पत्ती म्हणूनही होऊ शकते तसेच काही वेळेला शोध निर्मिती योगायोगाने ही घडून येते तसेच काही वेळेला शोध निर्मिती योगायोगाने ही घडून येते काही गोष्टींचा शोध हा अपघाताने ही लागतो काही गोष्टींचा शोध हा अपघाताने ही लागतो शोधाचे पेटंट घेण्याची काही कारणे आहेत शोधाचे पेटंट घेण्याची काही कारणे आहेत सर्वच शोध पेटंट घेण्या लायक नसतात सर्वच शोध पेटंट घेण्या लायक नसतात आपणास माहिती आहे की पेटंट व्यतिरिक्तही बौद्धिक संपदा हक्क संरक्षित करण्यासाठी इतर मार्ग आहेत आपणास माहिती आहे की पेटंट व्यतिरिक्तही बौद्धिक संपदा हक्क संरक्षित करण्यासाठी इतर मार्ग आहेत तसेच सर्वच शोधांना पेटंट घेण्याची आवश्यकता नसते तसेच सर्वच शोधांना पेटंट घेण्याची आवश्यकता नसते कारण काही शोधांना इतर बौद्धिक संपदा हक्कांच्या द्वारे संरक्षित केले जाते किंवा काही शोधांना पेटंट घेण्याची गरजच नसते कारण काही शोधांना इतर बौद्धिक संपदा हक्कांच्या द्वारे संरक्षित केले जाते किंवा काही शोधांना पेटंट घेण्याची गरजच नसते लहान प्रमाणावरील सुधारणा अथवा बदल जे फारसे महत्त्वाचे व गुणवत्तापूर्ण नसतात त्यांना पेटंट घेण्याची आवश्यकता नसते लहान प्रमाणावरील सुधारणा अथवा बदल जे फारसे महत्त्वाचे व गुणवत्तापूर्ण नसतात त्यांना पेटंट घेण्याची आवश्यकता नसते तेव्हा सर्वच शोध पेटंट योग्य नसतात आणि सर्वच शोधांना पेटंटची गरजही नसते तेव्हा सर्वच शोध पेटंट योग्य नसतात आणि सर्वच शोधांना पेटंटची गरजही नसते भारतीय पेटंट कायद्यानुसार एखाद्या शोधास पेटंट घेण्याची महत्त्वाची अट म्हणजे तो शोध उपयुक्त असला पाहिजे आणि विशेषतः औद्योगिक दृष्ट्या त्याचा वापर करता आला पाहिजे भारतीय पेटंट कायद्यानुसार एखाद्या शोधास पेटंट घेण्याची महत्त्वाची अट म्हणजे तो शोध उपयुक्त असला पाहिजे आणि विशेषतः औद्योगिक दृष्ट्या त्याचा वापर करता आला पाहिजे म्हणजेच शोधाला पूर्णतः संरक्षित केले गेले पाहिजे जेणेकरून त्याच्या मागणीनुसार व गरजेनुसार अधिक प्रती तयार करता येतील म्हणजेच शोधाला पूर्णतः संरक्षित केले गेले पाहिजे जेणेकरून त्याच्या मागणीनुसार व गरजेनुसार अधिक प्रती तयार करता येतील तेव्हा पेटंटसाठी अर्ज करण्यापूर्वी आपल्या शोधास बाजारपेठ उपलब्ध आहे का म्हणजेच पेटंट व्यावसायिक दृष्ट्या उपयुक्त आहे का याचा आपण विचार केला पाहिजे तेव्हा पेटंटसाठी अर्ज करण्यापूर्वी आपल्या शोधास बाजारपेठ उपलब्ध आहे का म्हणजेच पेटंट व्यावसायिक दृष्ट्या उपयुक्त आहे का याचा आपण विचार केला पाहिजे कारण पेटंट फाईल करण्याची प्रक्रिया बरीच खर्चिक असून तुम्हाला जर तुमचे पेटंट एकापेक्षा अनेक देशांमध्ये फाईल करायचे असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो कारण पेटंट फाईल करण्याची प्रक्रिया बरीच खर्चिक असून तुम्हाला जर तुमचे पेटंट एकापेक्षा अनेक देशांमध्ये फाईल करायचे असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो तेव्हा पेटंट फाईल करण्या संदर्भातील खर्चाचा आपण विचार केला पाहिजे तेव्हा पेटंट फाईल करण्या संदर्भातील खर्चाचा आपण विचार केला पाहिजे कारण हा खर्च केवळ फायलिंग करण्यापुरताच मर्यादित नसून पेटंटला मान्यता मिळाल्यानंतर ही त्यावर ती खर्च करावा लागतो कारण हा खर्च केवळ फायलिंग करण्यापुरताच मर्यादित नसून पेटंटला मान्यता मिळाल्यानंतर ही त्यावर ती खर्च करावा लागतो तेव्हा पेटंटची मान्यता मिळविण्यासाठी खर्च तसेच यासंदर्भातील प्रक्रियांचा खर्च आणि पेटंटला मान्यता मिळाल्यानंतर त्याच्या मेंटेनन्स साठी चा खर्च ही लक्षात घ्यावा लागतो तेव्हा पेटंटची मान्यता मिळविण्यासाठी खर्च तसेच यासंदर्भातील प्रक्रियांचा खर्च आणि पेटंटला मान्यता मिळाल्यानंतर त्याच्या मेंटेनन्स साठी चा खर्च ही लक्षात घ्यावा लागतो कारण पेटंट ची मान्यता वीस वर्षांपर्यंत असते आणि दरवर्षी त्याच्या नूतनीकरणासाठी फीस भरावी लागते कारण पेटंट ची मान्यता वीस वर्षांपर्यंत असते आणि दरवर्षी त्याच्या नूतनीकरणासाठी फीस भरावी लागते तेव्हा या एकत्रित खर्चाचे विश्लेषण करूनच पेटंट संदर्भातील नियोजन केले पाहिजे तेव्हा या एकत्रित खर्चाचे विश्लेषण करूनच पेटंट संदर्भातील नियोजन केले पाहिजे पेटंटसाठी होणारा खर्च आणि त्यातून मिळणारे संभाव्य उत्पन्न याचा विचार करूनच पेटंट संदर्भात कार्यवाही केली पाहिजे पेटंटसाठी होणारा खर्च आणि त्यातून मिळणारे संभाव्य उत्पन्न याचा विचार करूनच पेटंट संदर्भात कार्यवाही केली पाहिजे पेटंट फाईल करण्यासाठी आणखी एक महत्त्वाची अट म्हणजे नवशोध व नवतंत्रज्ञान यातील नाविन्यता व नवनिर्मिती ची क्षमता होय पेटंट फाईल करण्यासाठी आणखी एक महत्त्वाची अट म्हणजे नवशोध व नवतंत्रज्ञान यातील नाविन्यता व नवनिर्मिती ची क्षमता होय नवनिर्मितीची क्षमता ही शोधास व तंत्रज्ञानास मान्यता मिळविण्यासाठी लागणारी दुसरी महत्त्वाची अट आहे नवनिर्मितीची क्षमता ही शोधास व तंत्रज्ञानास मान्यता मिळविण्यासाठी लागणारी दुसरी महत्त्वाची अट आहे पूर्वी भारतामध्ये नवनिर्मितीची क्षमता हा पेटंट संदर्भातील महत्त्वाचा टप्पा म्हणून पेटंट कायद्यात समावेश करण्यापूर्वी पेटंट संदर्भातील बाबी बऱ्याच सोप्या होत्या पूर्वी भारतामध्ये नवनिर्मितीची क्षमता हा पेटंट संदर्भातील महत्त्वाचा टप्पा म्हणून पेटंट कायद्यात समावेश करण्यापूर्वी पेटंट संदर्भातील बाबी बऱ्याच सोप्या होत्या आता पेटंट संदर्भातील नवीन अटी ह्या उत्पादनाच्या प्रक्रियाशी निगडीत आहेत आता पेटंट संदर्भातील नवीन अटी ह्या उत्पादनाच्या प्रक्रियाशी निगडीत आहेत युनायटेड किंग्डम मध्ये उत्पादनाच्या प्रक्रिया संदर्भात अनेक प्रकरणे समोर आली आणि त्यातून असे निष्पन्न झाले की उत्पादनांच्या प्रक्रियांमध्ये विकसित तंत्रज्ञाना चा समावेश होत असल्यामुळे उत्पादनांची योग्यता ही त्यांच्या बाजाराभिमुखतेशी जोडली पाहिजे युनायटेड किंग्डम मध्ये उत्पादनाच्या प्रक्रिया संदर्भात अनेक प्रकरणे समोर आली आणि त्यातून असे निष्पन्न झाले की उत्पादनांच्या प्रक्रियांमध्ये विकसित तंत्रज्ञाना चा समावेश होत असल्यामुळे उत्पादनांची योग्यता ही त्यांच्या बाजाराभिमुखतेशी जोडली पाहिजे म्हणजेच उत्पादन प्रक्रियेला बाजाराभिमुखते ची कसोटी लावली पाहिजे म्हणजेच उत्पादन प्रक्रियेला बाजाराभिमुखते ची कसोटी लावली पाहिजे उत्पादन विक्री क्षम आहे की नाही हे ठरवणे महत्वाचे आहे उत्पादन विक्री क्षम आहे की नाही हे ठरवणे महत्वाचे आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की आपण जो शोध लावतो आहोत त्याचा संबंध त्यातून निर्मित होणाऱ्या उत्पादनांच्या विक्री क्षमतेशी आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की आपण जो शोध लावतो आहोत त्याचा संबंध त्यातून निर्मित होणाऱ्या उत्पादनांच्या विक्री क्षमतेशी आहे त्यामुळे पेटंट फाईल करण्याची त्याची स्वतःचे कारण आहेत त्यामुळे पेटंट फाईल करण्याची त्याची स्वतःचे कारण आहेत पेटंट मिळवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमधून महसुलाची निर्मिती होते की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे पेटंट मिळवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमधून महसुलाची निर्मिती होते की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे शोधाची उपयुक्तता त्यास व्यवसायाशी जोडते शोधाची उपयुक्तता त्यास व्यवसायाशी जोडते जेव्हा शोधाची उपयुक्तता सिद्ध होते तेव्हा बाजारातील मागणीप्रमाणे त्याच्या मोठ्या प्रमाणावरील प्रति तयार केल्या जाऊ शकतात जेव्हा शोधाची उपयुक्तता सिद्ध होते तेव्हा बाजारातील मागणीप्रमाणे त्याच्या मोठ्या प्रमाणावरील प्रति तयार केल्या जाऊ शकतात तेव्हा शोधाची उपयुक्तता किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याचा वापर केला जाण्याची क्षमता ही त्याच्या पेटंट मान्यता मिळवण्यासाठी ची महत्वाची कसोटी आहे तेव्हा शोधाची उपयुक्तता किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याचा वापर केला जाण्याची क्षमता ही त्याच्या पेटंट मान्यता मिळवण्यासाठी ची महत्वाची कसोटी आहे याद्वारे पेटंट कायदा आणि व्यवसाय क्षेत्र यातील संबंध दिसून येतो याद्वारे पेटंट कायदा आणि व्यवसाय क्षेत्र यातील संबंध दिसून येतो म्हणूनच एखाद्या शोधाच्या पेटंटसाठी फायलिंग करण्यापूर्वी त्या शोधाची व्यवसायिक दृष्ट्या उपयुक्तता त्यावरील होणारा खर्च आणि त्यातून मिळणारे संभाव्य उत्पन्न या गोष्टींचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच एखाद्या शोधाच्या पेटंटसाठी फायलिंग करण्यापूर्वी त्या शोधाची व्यवसायिक दृष्ट्या उपयुक्तता त्यावरील होणारा खर्च आणि त्यातून मिळणारे संभाव्य उत्पन्न या गोष्टींचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे उल्लंघन खटला संबंधी कायदे उल्लंघन खटला संबंधी कायदे शोधाचे पेटंट आणि त्याची व्यवसायभिमुखता यांच्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पेटंट कायद्यामधील उल्लंघन खटल्या संबंधीच्या बाबी होत शोधाचे पेटंट आणि त्याची व्यवसायभिमुखता यांच्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पेटंट कायद्यामधील उल्लंघन खटल्या संबंधीच्या बाबी होत जर एखादा व्यक्ती पेटंट द्वारे संरक्षित झालेल्या शोधा चा वापर उत्पादन प्रक्रिया साठी करत असेल तर शोधकर्त्यास संबंधित व्यक्तीला असा वापर करण्यापासून प्रतिबंधित करण्याचा अधिकार आहे जर एखादा व्यक्ती पेटंट द्वारे संरक्षित झालेल्या शोधा चा वापर उत्पादन प्रक्रिया साठी करत असेल तर शोधकर्त्यास संबंधित व्यक्तीला असा वापर करण्यापासून प्रतिबंधित करण्याचा अधिकार आहे तसेच पेटंट द्वारे संरक्षित झालेल्या शोधाचा एखादी व्यक्ती विक्री करत असेल तर त्यास असे करण्यापासून प्रतिबंधित करण्याचा अधिकार शोधकर्त्यास आहे तसेच पेटंट द्वारे संरक्षित झालेल्या शोधाचा एखादी व्यक्ती विक्री करत असेल तर त्यास असे करण्यापासून प्रतिबंधित करण्याचा अधिकार शोधकर्त्यास आहे तसेच पेटंट द्वारे संरक्षित झालेल्या शोधाची एखादी व्यक्ती व्यवसायीकरण करत असेल तर त्यास असे करण्यापासून प्रतिबंधित करण्याचा अधिकार शोधकर्त्यास आहे तसेच पेटंट द्वारे संरक्षित झालेल्या शोधाची एखादी व्यक्ती व्यवसायीकरण करत असेल तर त्यास असे करण्यापासून प्रतिबंधित करण्याचा अधिकार शोधकर्त्यास आहे तेव्हा शोधकर्त्याच्या इतर व्यक्तींना त्याच्या शोधाचा वापर करण्यापासून प्रतिबंधित करण्याच्या हक्कास उल्लंघन हक्क म्हटले जाते तेव्हा शोधकर्त्याच्या इतर व्यक्तींना त्याच्या शोधाचा वापर करण्यापासून प्रतिबंधित करण्याच्या हक्कास उल्लंघन हक्क म्हटले जाते असे उल्लंघन करणार्याविरुद्ध उल्लंघन खटला दाखल करण्याचा अधिकार तुम्हाला आहे असे उल्लंघन करणार्याविरुद्ध उल्लंघन खटला दाखल करण्याचा अधिकार तुम्हाला आहे या सर्व व्यवसायाशी संबंधित प्रक्रिया आहेत या सर्व व्यवसायाशी संबंधित प्रक्रिया आहेत तेव्हा पेटंट आणि व्यवसाय क्षेत्र यातील परस्पर संबंध आपणास दिसून येतील तेव्हा पेटंट आणि व्यवसाय क्षेत्र यातील परस्पर संबंध आपणास दिसून येतील शोधाच्या पेटंट प्रक्रियेचा संबंध व्यवसायाशी असल्यामुळेच शोधकर्त्यांनी पेटंट फाईल करण्यापूर्वी शोध निर्मिती व पेटंट मान्यतेसाठी होणारा खर्च आणि त्याद्वारे मिळणारे उत्पन्न याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे शोधाच्या पेटंट प्रक्रियेचा संबंध व्यवसायाशी असल्यामुळेच शोधकर्त्यांनी पेटंट फाईल करण्यापूर्वी शोध निर्मिती व पेटंट मान्यतेसाठी होणारा खर्च आणि त्याद्वारे मिळणारे उत्पन्न याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे पेटंट मान्यता मिळालेल्या शोधाचे रूपांतर त्याच्या औद्योगिक क्षेत्रातील उपयुक्ततेत होते की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे पेटंट मान्यता मिळालेल्या शोधाचे रूपांतर त्याच्या औद्योगिक क्षेत्रातील उपयुक्ततेत होते की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे नवशोधा मधून नवीन उद्योग किंवा व्यवसाय यांची निर्मिती झालेली आहे अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे नवशोधा मधून नवीन उद्योग किंवा व्यवसाय यांची निर्मिती झालेली आहे हे आता खरे वाटणार नाही परंतु सुरुवातीला केवळ त्याच शोधांना पेटंट दिले गेले ज्याद्वारे नवीन उद्योग किंवा व्यवसाय यांची निर्मिती होऊ शकेल हे आता खरे वाटणार नाही परंतु सुरुवातीला केवळ त्याच शोधांना पेटंट दिले गेले ज्याद्वारे नवीन उद्योग किंवा व्यवसाय यांची निर्मिती होऊ शकेल नवशोध नवीन बाजारपेठ निर्माण करू शकतात तसेच सद्यस्थितीतील समस्यांवरती उपाययोजनाही सुचवू शकतात नवशोध नवीन बाजारपेठ निर्माण करू शकतात तसेच सद्यस्थितीतील समस्यांवरती उपाययोजनाही सुचवू शकतात नवशोध अस्तित्वात असलेल्या समस्यांची नव्याने व्याख्या करून त्यावर उपाय योजना सुचवू शकतात नवशोध अस्तित्वात असलेल्या समस्यांची नव्याने व्याख्या करून त्यावर उपाय योजना सुचवू शकतात त्याचबरोबर नवीन समस्या निश्चित करून त्यावर उपाय योजना सुचवू शकतात त्याचबरोबर नवीन समस्या निश्चित करून त्यावर उपाय योजना सुचवू शकतात कारण तुम्ही जेव्हा एखाद्या नवीन शोधाची निर्मिती करत असता तेव्हा अस्तित्वात असलेल्या समस्यांच्या उपाय योजना संदर्भातील ते शोध असतात कारण तुम्ही जेव्हा एखाद्या नवीन शोधाची निर्मिती करत असता तेव्हा अस्तित्वात असलेल्या समस्यांच्या उपाय योजना संदर्भातील ते शोध असतात अर्थातच या शोधाच्या प्रक्रियेमध्ये पूर्वी कुठल्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर झालेला आहे याचा उल्लेख त्यात असतो ज्यामुळे तुमच्या शोधास पेटंट योग्य शोध म्हणून मान्यता मिळू शकते अर्थातच या शोधाच्या प्रक्रियेमध्ये पूर्वी कुठल्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर झालेला आहे याचा उल्लेख त्यात असतो ज्यामुळे तुमच्या शोधास पेटंट योग्य शोध म्हणून मान्यता मिळू शकते नवशोधाच्या द्वारे अस्तित्वात असलेल्या समस्या ची नवीन पद्धतीने व्याख्या करून त्यावर उपाययोजना सुचविणे ही तुमच्या शोधा संबंधीची नवनिर्मितीची पायरी ठरते नवशोधाच्या द्वारे अस्तित्वात असलेल्या समस्या ची नवीन पद्धतीने व्याख्या करून त्यावर उपाययोजना सुचविणे ही तुमच्या शोधा संबंधीची नवनिर्मितीची पायरी ठरते तसेच नवशोधाच्या द्वारे नवीन समस्या निश्चित करून त्यावर उपाययोजना सुचविणे ही सुद्धा तुमच्या शोधा संबंधीची नवनिर्मितीची पायरी ठरते तसेच नवशोधाच्या द्वारे नवीन समस्या निश्चित करून त्यावर उपाययोजना सुचविणे ही सुद्धा तुमच्या शोधा संबंधीची नवनिर्मितीची पायरी ठरते या तीनही बाबतीत एक समान गोष्ट म्हणजे नवशोधा द्वारे समस्यांची उकल करण्याचा प्रयत्न केला जातो या तीनही बाबतीत एक समान गोष्ट म्हणजे नवशोधा द्वारे समस्यांची उकल करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा नवशोधाचा संबंध हा समस्यांची उकल करण्याशी असणे ही नवशोधाच्या नवनिर्मिती क्षमतेची महत्त्वाची पायरी असून पेटंट मान्यतेसाठी अत्यंत आवश्यक आहे ज्याद्वारे शोधास पेटंट मान्यता मिळविणे शक्य होते तेव्हा नवशोधाचा संबंध हा समस्यांची उकल करण्याशी असणे ही नवशोधाच्या नवनिर्मिती क्षमतेची महत्त्वाची पायरी असून पेटंट मान्यतेसाठी अत्यंत आवश्यक आहे ज्याद्वारे शोधास पेटंट मान्यता मिळविणे शक्य होते तेव्हा तुमच्या शोधा द्वारे तुम्ही जेव्हा एखाद्या समस्येची उकल करता तेव्हा पेटंट मान्यतेसाठी आवश्यक असणारी नवनिर्मिती ची अट तुम्ही पूर्ण करता आणि त्या संदर्भातील आक्षेपही दूर करता तेव्हा तुमच्या शोधा द्वारे तुम्ही जेव्हा एखाद्या समस्येची उकल करता तेव्हा पेटंट मान्यतेसाठी आवश्यक असणारी नवनिर्मिती ची अट तुम्ही पूर्ण करता आणि त्या संदर्भातील आक्षेपही दूर करता कारण उद्योग क्षेत्रातील एका समस्येची तुम्ही उकल केली असून जी अन्य कोणी केलेली नाही कारण उद्योग क्षेत्रातील एका समस्येची तुम्ही उकल केली असून जी अन्य कोणी केलेली नाही त्यामुळे तुमचा शोध नवनिर्मितीक्षम आहे असा दावा तुम्ही करू शकता कारण तुम्ही अशा समस्यांची उकल केलेली आहे जी अन्य कोणी केलेली नाही त्यामुळे तुमचा शोध नवनिर्मितीक्षम आहे असा दावा तुम्ही करू शकता कारण तुम्ही अशा समस्यांची उकल केलेली आहे जी अन्य कोणी केलेली नाही